आपण चित्रफितीसारख्या ई सामग्रीसह विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्याचे मार्ग पहात आहोत या शिक्षण संवादामध्ये आपण परस्पर संवादी चित्रफित करण्यासाठी तत्त्वे आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करू आता आपण प्रतिबिंबित जागेसह प्रारंभ करू या ज्यात पुढील शिकवणीचा देखावा आहे सहावीची विद्यार्थिनी उल्फाला जलचक्र विषयी शिकायचे होते यासाठी तिने आवाज आणि आवाजाच्या विविध चरणांचे स्पष्टीकरण देणारे संबंधित आरेख असलेली एक चित्रफीत पहाण्याचे ठरविले तिने चित्रफीत पाहिल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीने तिला जल चक्राचे मुख्य मुद्दे जे चित्रफितीमध्ये सादर केले गेले ते सारांशित करण्यास सांगितले आणि असे झाले की उल्फा काहीच बोलू शकली नाही मुख्य मुद्द्यांचा सारांश देऊ शकली नाही ती आपल्या मित्रांच्या प्रश्नांना उत्तर का देऊ शकली नाही याची अनेक कारणे असू शकतात अशा चित्रफितीची कल्पना करा ज्यात अचूक सामग्री आणि संबंधित तसेच आकर्षक आकृती आहेत तरीही काही मर्यादा आल्या असाव्यात ज्यामुळे ती सारांश सांगू शकली नाही प्रदान केलेल्या मजकूर चौकटीमध्ये आपण विचार करून किमान दोन संभाव्य कारणे लिहा आपण लिखाण पूर्ण झाल्यावर प्रस्तुत करा आणि पुन्हा सुरू करू शकता विद्यार्थिनी चित्रफितीमधील मुख्य मुद्द्यांचा सारांश सांगू शकली नाही याची काही संभाव्य कारणे पाहूया चित्रफितीमध्ये कदाचित नवीन सामग्री असेल परंतु कदाचित ती तिच्या आधीच्या ज्ञानासह आणि आधीपासून माहित असलेल्या गोष्टींसह अनुभवासह समजून घेण्यास सक्षम नव्हती तुमच्यातील काहींनी कदाचित असा विचार केला असेल की कदाचित तीला तिच्या वैयक्तिक अनुभवांना औपचारिकतेशी जोडता आले नाही आणि चित्रफितीमध्ये सादर केलेल्या जल चक्र प्रक्रियेची संक्षिप्त सामग्री आणि तिला तिच्या अनुभवांशी संबंध जोडण्यास सांगण्यात आले नाही इतरांनी असा विचार केला असेल की चित्रफित तिच्या विचारसरणीला दिशा देऊ शकेल आणि किंवा आपले लक्ष महत्त्वपूर्ण घटकांवर केंद्रित करेल आणि कदाचित आपल्यापैकी बर्याचजणांना हे समजले असेल की चित्रफितीमध्ये विद्यार्थिनीला ती शिकवलेल्या सराव करण्याची आणि आत्मसात करण्याच्या त्वरित संधींची कमतरता आहे विद्यार्थ्यांकडून चित्रफितीमधून प्रभावीपणे शिकण्यास मदत करण्यासाठी आपण एक तत्त्व पाहूया चित्रफितीवरून हे प्रभावीपणे शिकून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चित्रफित पाहताना संज्ञानात्मक क्रिया करून चित्रफितीच्या सामग्रीमध्ये व्यस्त ठेवण्याची आवश्यकता आहे यासाठी आपल्याला ई सामग्रीचे अभिकल्पक म्हणून चित्रफित पाहताना शिक्षणास सामग्रीसह संवाद साधण्याची आवश्यकता आहे आपल्याला त्यांना सामग्रीबद्दल त्यांचे विचार व्यक्त करायला लावण्याची गरज आहे आपल्याला त्यांच्या मागील अनुभवासह सादर केलेली सामग्री यांच्यामधील दुवा साधण्यास मदत करण्याची आवश्यकता आहे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना यापैकी बर्याच क्रिया करण्याची संधी देतो तेव्हा आपण परस्परसंवादी चित्रफित तयार करीत असतो या शिक्षण संवादात आपण परस्परसंवादी चित्रफित तयार करण्यासाठी दोन प्रमुख धोरणांवर लक्ष केंद्रित करू यापैकी एक म्हणजे सक्रिय चित्रफित पहाणे सक्रिय चित्रफित पाहणे ही एक पद्धत आहे ज्याद्वारे विद्यार्थी चित्रफितीच्या सामग्रीमध्ये व्यस्त राहू शकतात आणि टिप्पण्या देऊन आणि चित्रफितीच्या विविध भागावर भाष्य करू शकतात ई सामग्रीचा अभिकल्पक म्हणून आपल्याला सक्रिय चित्रफित पाहण्याकरिता समर्थन प्रदान करणे आवश्यक आहे आणि आपल्याला वैशिष्ट्ये प्रदान करण्याची आवश्यकता आहे जेणेकरुन विद्यार्थी चित्रफितीच्या वेगवेगळ्या भागात टिप्पणी देऊ शकतातआपल्याला लक्ष केंद्रित प्रश्न विद्यार्थ्यांच्या टिप्पण्या सुस्पष्ट फोकस प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रदान करण्याची आवश्यकता आहे आपल्याला संधी प्रदान करण्याची आवश्यकता आहे किंवा आणि वैशिष्ट्ये जेणेकरुन सामग्रीच्या घटकांसह चित्रफितीचे वेगवेगळे भाग टॅग किंवा भाष्य करू शकतील जसे की येथे ही एक व्याख्या आहे तिथे ही एक प्रक्रिया आहे सक्रिय चित्रफित पाहणे असणार्या प्रणालीच्या या उदाहरणात आपण चित्रफित प्लेयर असलेले इंटरफेस पाहू शकता शिकणाऱ्यांसाठी टिप्पण्या जोडण्यासाठी जागा म्हणजे शिकणाऱ्यांसाठी शिकण्याच्या अनुभवासह टिप्पण्या करणे आणि सूचना देतात जे शिकणाऱ्यांना त्यांच्या अनुभवाची सामग्रीच्या विविध भागाशी टिप्पणी करण्यास किंवा दुवा साधण्यास प्रवृत्त करतात सक्रिय चित्रफित पाहणे करण्यास सक्षम होण्यासाठी काही साधने उपलब्ध आहेत उदाहरणार्थ व्हिडिओएन्ट किंवा अँनोटो किंवा हॅप्यॅक तर आपण या वेबसाइटना भेट देऊ शकता आणि त्यापैकी काही वापरण्याचा प्रयत्न करू शकता परस्परसंवादी चित्रफित तयार करण्याची आणखी एक रणनीति म्हणजे प्रतिबिंब ठिकाण प्रतिबिंब ठिकाण जिथे विद्यार्थी चित्रफितीमध्ये संवाद साधून सामग्रीशी जोडले जातात आणि आपण सर्व प्रतिबिंब ठिकाणाशी परिचित आहात कारण आपण या अभ्यासक्रमात सर्व संवादांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे प्रतिबिंब स्थळांची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला प्रथम तार्किक बिंदू ओळखण्याची आवश्यकता आहे जिथे विद्यार्थ्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाऊ शकते किंवा सूक्ष्म सराव केला जाऊ शकतो येथे आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आहे किंवा क्रियाकलाप करण्याची गरज आहे आणि योग्य तंत्रज्ञान वापरून त्यांना प्रदान करण्याची गरज आहे या प्रकरणात आपण एच५पी वापरत आहोत प्रतिबिंब क्रिया लहान आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांनी संवाद साधून प्रतिबिंब क्रिया केल्या नंतर आणि त्यांचे उत्तर प्रस्तुत करतात किंवा काहीतरी लिहितात आपल्याला चर्चा प्रदान करण्याची आवश्यकता आहे प्रतिबिंबस्थानावरील क्रियाकलापांवरील विविध संभाव्य प्रतिक्रियांवर चर्चा करणे आवश्यक आहे म्हणून आम्ही त्यांना शिकणे संवाद म्हणतो म्हणून आम्ही त्यांना साधे चित्रफित म्हणत नाही परंतु हे संवाद शिकत आहेत कारण शिक्षकांद्वारे प्रश्न विचारला आहे शिकणारा या प्रकरणात आपण सर्वजण त्याचे उत्तर देत आहात आपण प्रतिसाद देत आहात आपण कदाचित एखादा क्रियाकलाप प्रस्तुत करत असाल आणि त्यानंतर प्रशिक्षकाद्वारे चर्चा होत असेल तर चित्रफितीमध्येही द्विमार्ग संप्रेषण होत आहे योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून क्रियाकलापांचे विविध स्वरूप प्रतिबिंब स्थान म्हणून प्रदान केले जाऊ शकतात आपण अनेक निवडीचे प्रश्न खेचा आणि सोडा क्रियाकलाप देऊ शकतो आपण विद्यार्थ्यांना प्रतिबिंबित करण्यास रिक्त जागा भरण्यास सांगू शकतो किंवा कधीकधी एक छोटा मजकूर चौकट देखील द्या जिथे काही प्रतिसाद विद्यार्थ्यांद्वारे भरला जाऊ शकतो आणि मला वाटते की यापैकी बर्याच जणांना यापूर्वी आपल्याकडे या अभ्यासक्रमाचा अनुभव असेल एच५पीचा वापर करून परावर्तित ठिकाण क्रियाकलाप अंमलात आणण्यासाठी येथे काही उदाहरणे दिली आहेत एच 5 पी प्रश्नोत्तर तयार करण्याचे आणि चित्रफितीमध्ये परस्परसंवादीपणा परिचय तयार करण्याचे अनेक मार्ग प्रदान करते प्रतिबिंबस्थानावर चित्रफितीला विराम दिला जाईल चित्रफितीच्या वेळरेषेवर एक बिंदू दिसेल आणि हे स्क्रीनशॉट्स आणि प्रतिमा अशी काही उदाहरणे दर्शवू शकतात चित्रफितीमधील संवादात्मकता का महत्त्वाची आहे चित्रफित पाहण्याच्या दरम्यानची संज्ञानात्मक क्रियाकलाप शिक्षकाची गुंतवणूकी आणि शिक्षण वर्धित करते असे अनेक अनुभवजन्य अभ्यास आहेत जिथे हे दावे दर्शविणारी मोजमापे केली गेली आहेत चित्रफितीमधील परस्परसंवादी वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना अनुभवी सामग्रीत अनुभवाची सुविधा देतात ज्याला प्रतिबिंबित अनुभवी शिक्षण म्हणतात लक्ष केंद्रित करणारे प्रश्न किंवा मुख्य घटकांकडे लक्ष देणार्या विद्यार्थ्यांचे लक्ष आणि सामग्रीच्या महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष देणे यासारख्या स्पष्ट सूचना देतात अनुभवजन्य परिणाम असे म्हणतात की सक्रिय चित्रफित पाहण्यामुळे विषयाचे अधिक चांगले आकलन होते हे दर्शविले गेले आहे की परस्परसंवादी चित्रफितीमध्ये या परस्पर कार्याचा गहन वापर ज्यास हायपर चित्रफित म्हणतात विषय संधारण आणि ज्ञान यांचे ज्ञान वाढविण्यासाठी ते एकमेकांशी संबंधित असतात आणि चित्रफितीमध्ये संकल्पित प्रश्नोत्तर संकल्पना धारणास प्रोत्साहित करतात आणि पुढील चाचण्यांमध्ये शिक्षणाच्या हस्तांतरणावर परिणाम देखील होतो चला या टप्प्यावर प्रत्यक्षात एक पाऊल मागे टाकू आणि आपण मागील आठवड्यात ज्या चर्चा केंद्रावर चर्चा केली आहे आणि आपण या संपूर्ण संक्रमण अभ्यासक्रमामध्ये वापरत आहोत त्या शिकणार्या केंद्रित दृष्टिकोनाबद्दल विचार करूया चित्रफित पहात असताना चित्रफितीमध्ये परस्पर वैशिष्ट्ये जेथे विद्यार्थी प्रत्यक्षात क्रिया करतात ते विद्यार्थ्यांना नियंत्रण देतात आणि यामुळे शिकणाऱ्यांला वाढीव मालकी प्राप्त होते सामग्रीसह वाढलेली व्यस्तता हे स्वतचे नियमन संबोधित करते याचा अर्थ असा की विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या विचारांचे प्रतिबिंब करू शकतात आणि सुधारू शकतात आणि मूल्यांकन करू शकतात ते कदाचित चित्रफितीच्या काही भागावर परत जाऊ शकतात आणि हे पुन्हा पाहू शकतात आणि परत येऊ शकतात हे त्यांच्या अनुभवाची सामग्रीशी दुवा साधण्यास मदत करते आणि हे स्वतची स्पष्टीकरण प्रतिबिंब वगैरे सारख्या समजून घेण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी देखील ओळखले जाते वगैरे वगैरे आमचे लक्ष्य हे आहे की विद्यार्थ्यांनी संज्ञानात्मकपणे चित्रफित सामग्रीसह व्यस्त रहावे शिकाऊ केंद्रित ई सामग्रीचे अभिकल्पक म्हणून आमच्यासाठी असलेल्या शिफारसी म्हणजे चित्रफित क्रियाकलापांना तयार करण्यासाठी आपल्याला योग्य तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता आहे जेणेकरुन शिकणारे चित्रफितीच्या वेगवेगळ्या भागाला त्यांच्या स्वतःच्या विचारांनी टिप्पणी देऊ आणि भाष्य करू शकतात तसेच त्यांचे मित्रांचे विचार पाहून आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकतात आणि दोन प्रतिबिंबित ठिकाण क्रियाकलाप करतील ज्यात ते चित्रफित प्रश्नांची उत्तरे देतील आणि हे एकाधिक निवड खेचा आणि सोडा मजकूर चौकट इत्यादी विविध स्वरूपात असू शकते धन्यवाद